शोधासंबंधीचे कार्यान्वीत प्रकटीकरण एकदा प्राप्त झाले की संबंधित शोध पेटंट योग्य आहे का याचा शोध घेतला जातो शोधासंबंधीचे कार्यान्वीत प्रकटीकरण एकदा प्राप्त झाले की संबंधित शोध पेटंट योग्य आहे का याचा शोध घेतला जातो शोधासंबंधीच्या प्रकटीकरणा च्या गुणवत्तेवर या शोधाचे फलित अवलंबून असते हे आपण मागे पाहिले आहे शोधासंबंधीच्या प्रकटीकरणा च्या गुणवत्तेवर या शोधाचे फलित अवलंबून असते हे आपण मागे पाहिले आहे शोधाचे प्रकटीकरण प्राप्त करण्याची प्रक्रिया किती कठोरपणे अवलंबिली आहे यावर शोधा संबंधी च्या पूर्व शोधा ची गुणवत्ता अवलंबून असते शोधाचे प्रकटीकरण प्राप्त करण्याची प्रक्रिया किती कठोरपणे अवलंबिली आहे यावर शोधा संबंधी च्या पूर्व शोधा ची गुणवत्ता अवलंबून असते शोधा संबंधीच्या मुख्य संकल्पना निश्चित करणे महत्त्वाचे असते शोधा संबंधीच्या मुख्य संकल्पना निश्चित करणे महत्त्वाचे असते कारण त्याद्वारे नवशोधा चा शोध घेतला जातो कारण त्याद्वारे नवशोधा चा शोध घेतला जातो तसेच शोधा संबंधी च्या मुख्य संकल्पनांचे समानार्थी शब्द ही शोधून ठेवले पाहिजेत तसेच शोधा संबंधी च्या मुख्य संकल्पनांचे समानार्थी शब्द ही शोधून ठेवले पाहिजेत कारण शोधा संबंधीची माहिती समानार्थी शब्दा द्वारे शोधली जाऊ शकते कारण शोधा संबंधीची माहिती समानार्थी शब्दा द्वारे शोधली जाऊ शकते त्याचबरोबर आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की शोधा संबंधीची माहिती तज्ञ व्यक्ती द्वारे आणि सर्वसामान्य व्यक्ती द्वारे सुद्धा शोधली जाऊ शकते त्याचबरोबर आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की शोधा संबंधीची माहिती तज्ञ व्यक्ती द्वारे आणि सर्वसामान्य व्यक्ती द्वारे सुद्धा शोधली जाऊ शकते त्यामुळे शक्यतो ट्रेडमार्क चा वापर टाळावा त्यामुळे शक्यतो ट्रेडमार्क चा वापर टाळावा कारण शोधा संबंधी माहिती शोधण्यासाठी ट्रेडमार्क चा वापर केला जात नाही कारण शोधा संबंधी माहिती शोधण्यासाठी ट्रेडमार्क चा वापर केला जात नाही तर यासाठी ब्रँड नावाऐवजी सर्वसामान्य शब्दांचा वापर केला जातो तर यासाठी ब्रँड नावाऐवजी सर्वसामान्य शब्दांचा वापर केला जातो शोधा संबंधी शोध घेण्याच्या प्रक्रिये मध्ये तुम्ही काही प्रश्न किंवा काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत असता शोधा संबंधी शोध घेण्याच्या प्रक्रिये मध्ये तुम्ही काही प्रश्न किंवा काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत असता जसे की नवशोधाचे उद्देश काय आहेत नवशोधाच्या कार्यप्रणालीची पद्धत काय आहे तसेच नवशोधाचा परिणाम काय आहे इत्यादी जसे की नवशोधाचे उद्देश काय आहेत नवशोधाच्या कार्यप्रणालीची पद्धत काय आहे तसेच नवशोधाचा परिणाम काय आहे इत्यादी हे एकदा समजले की त्यासंबंधी चा शोध घेणे सोयीचे जाते हे एकदा समजले की त्यासंबंधी चा शोध घेणे सोयीचे जाते कारण शोधाच्या पेटंट दाव्यामध्ये शोधाच्या कार्यप्रणाली ची पद्धत शोधाचा उद्देश आणि अपेक्षित परिणाम या माहितीचा समावेश असतो कारण शोधाच्या पेटंट दाव्यामध्ये शोधाच्या कार्यप्रणाली ची पद्धत शोधाचा उद्देश आणि अपेक्षित परिणाम या माहितीचा समावेश असतो शोधा संबंधीचा शोध घेण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी आपण पाहू शोधा संबंधीचा शोध घेण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी आपण पाहू सार्वजनिक क्षेत्रामध्ये यासंबंधी ची विपुल प्रमाणात माहिती उपलब्ध आहे सार्वजनिक क्षेत्रामध्ये यासंबंधी ची विपुल प्रमाणात माहिती उपलब्ध आहे असा शोध घेत असताना शक्यतो तुम्ही समानार्थी शब्दांना टाळले पाहिजे असा शोध घेत असताना शक्यतो तुम्ही समानार्थी शब्दांना टाळले पाहिजे उदाहरणार्थ 'करंट' या इंग्रजी शब्दाचा अर्थ 'सद्यस्थितीतील' असा होतो त्याचबरोबर पाण्याचा प्रवाह असाही होतो उदाहरणार्थ 'करंट' या इंग्रजी शब्दाचा अर्थ 'सद्यस्थितीतील' असा होतो त्याचबरोबर पाण्याचा प्रवाह असाही होतो तेव्हा योग्य प्रकारे शोध घेण्यासाठी समानार्थी शब्द टाळण्यासाठी तुम्ही बुलियन ऑपरेटरची मदत घेऊ शकता तेव्हा योग्य प्रकारे शोध घेण्यासाठी समानार्थी शब्द टाळण्यासाठी तुम्ही बुलियन ऑपरेटरची मदत घेऊ शकता तुमच्या शोधाच्या व्याप्तीला अनुसरून तुम्ही माहितीस्त्रोताची निवड करू शकता तुमच्या शोधाच्या व्याप्तीला अनुसरून तुम्ही माहितीस्त्रोताची निवड करू शकता यासंबंधी ची माहिती आपण शोधा संबंधीचा पूर्व शोध या प्रकरणात घेतली आहे यासंबंधी ची माहिती आपण शोधा संबंधीचा पूर्व शोध या प्रकरणात घेतली आहे एखाद्या शोधासंबंधा तील मुख्य संकल्पनांचा वापर करून आपण विशिष्ट क्षेत्रातील पेटंटचा शोध घेऊ शकतो एखाद्या शोधासंबंधा तील मुख्य संकल्पनांचा वापर करून आपण विशिष्ट क्षेत्रातील पेटंटचा शोध घेऊ शकतो यासाठी पेटंट संदर्भातील विशिष्ट प्रकारच्या संकेतांकाचा वापर आपण करू शकतो यासाठी पेटंट संदर्भातील विशिष्ट प्रकारच्या संकेतांकाचा वापर आपण करू शकतो पेटंटची वर्गवारी कशा पद्धतीने केली जाते या प्रकरणात आपण या संबंधीची माहिती अभ्यासली आहे पेटंटची वर्गवारी कशा पद्धतीने केली जाते या प्रकरणात आपण या संबंधीची माहिती अभ्यासली आहे